नमस्कार मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्सच्या पुढच्या मॉड्यूलमध्ये आपलं स्वागत ह्या आधीच्या मॉड्युलमध्ये आपण बायनॉमीअल आणि चेबीशेव इम्पीडन्स ट्रान्सफॉरमेशन नेटवर्क शिकलो या मोड्युलमध्ये आपण इम्पीडन्स मॅचिंग नेटवर्कची विशेष श्रेणी म्हणजेच टेपर्स आहोत आपण पाहिले की मल्टिसेक्शन ट्रान्सफॉर्मरस मध्ये बायनॉमीअल किंवा चेबीशेव पॉलिनॉमीअल्स नुसार सेक्शन वाढवल्यावर बॅन्डविड्थ देखील वाढते या तर्कानुसार जर आपण सेक्शन्स ची संख्या वाढवत गेलो तर बॅण्डविड्थ सुद्धा वाढत गेली पाहिजे आणि जर सेक्शन्स ची संख्या अगणित केली तर बॅन्डविड्थ देखील अमर्यादितपणे वाढायला हवी पण हे प्रत्यक्षात शक्य नाही ते पडताळून पाहण्यासाठी आपण नेटवर्कची विशेष श्रेणी म्हणजेच टेपर्स च विश्लेषण करू ज्यात सेक्शन्स ची संख्या अगणित असते मगाशी सांगितल्याप्रमाणे असं वाटू शकत कि जर सेक्शन्स ची संख्या टेपर्स सारखी अगणित केली तर बॅन्डविड्थ देखील अमर्यादितपणे वाढायला हवी तर सर्वप्रथम मागच्या सेक्शन्समध्ये दिल्याप्रमाणे गॅमा के चे समीकरण व्यवस्थितपणे लिहू ही गॅमा के ची व्हॅल्यू किंवा लगतच्या ट्रान्समिशन लाइन्समधला मिसमॅच फॅक्टर ह्याबद्दल आपण आधी पाहिलं जेव्हा Zk प्लस 1आणि ZK यातील फरक अतिशय लहान किंवा डिफरंशिअल असेल तेव्हा गॅमा के अशा पद्धतीने लिहिता येईल Z plus DZ minus Z upon Z plus DZ plus Z येथे Z plus DZ आणि Z हे अनुक्रमे त्यानंतरच्या आणि प्रोसिडिंग ट्रान्समिशन लाईन सेगमेंटचे कॅरॅक्टरिस्टिक इम्पीडन्स आहे आणि दोन सेक्शन्सच्या कॅरॅक्टरिस्टिक इम्पीडन्सेस मधला फरक अतिशय कमी असल्यामुळे Gamma K ऐवजी D Gamma K आणि subscript शिवाय D Gamma असा लिहू शकतो हे समीकरण अजून संक्षिप्त रूपात अंदाजे DZ upon 2Z असे लिहिता येईल इथे छेदामध्ये दोन Z च्या टर्म्स आहेत Z आणि dZ dZ ची व्हॅल्यू Z च्या व्हॅल्यू पेक्षा खूपच लहान असल्यामुळे छेदामध्ये २ लिहिले आहेत आणि अंशामध्ये Z एकमेकांना कॅन्सल करतील त्यामुळे उरेल १ छेद Z D कॅपिटल Z भागिले d स्मॉल Z गुणिले d स्मॉल Z d स्मॉल Z हा डिस्टन्स फॅक्टर आहे ह्या समीकरणामुळे आपल्याला Taper च्या अंतरामुळे कॅरॅक्टरिस्टिक इम्पीडन्समध्ये होणारा फरक दाखवून देते त्यामुळे D Gamma चे पूर्ण समीकरण असे लिहिता येईल हे D Gamma चे संपूर्ण समीकरण आहे कॅपिटल Z आणि स्मॉल z यातील संबंधांमुळे Taper चे विविध प्रकार उदयास येतात Gamma च्या मूळ समीकरणाला Fourier series expansion वापरून अशा पद्धतीने लिहिता येईल आता इथे K च्या विशिष्ठ वॅल्युस घेण्याऐवजी जे लिमिट delta Z ला शून्य बनवेल अथवा शुन्याकडे नेईल कारण हा B delta Z जो आहे तो थिटा आहे आणि delta Z च लिमिट शुन्याकडे जात असल्यामुळे हे समीकरण एका ईंटेग्रेल च्या रूपात मांडता येईल ज्याचे लिमिट Z बरोबर शून्य ते कॅपिटल L असेल कॅपिटल L हे Taper चे एक टोक आहे तर Z बरोबर शून्य हे दुसरे टोक आहे अशाप्रमाणे सगळ्यांना दिसत असेल अशी आशा आहे ईंटेग्रेल समीकरणाऐवजी सबमिशन समीकरणाऐवजी आता आपल्याकडे Gamma चा ईंटेग्रेल आहे आधी सांगितल्याप्रमाणे इम्पीडन्स प्रोफाइल किंवा कॅपिटल Z आणि स्मॉल z यातील संबंधांनुसार आपल्याला विविध प्रकारचे tapers मिळतात हे tapers च mathematical गणितीय वर्णन झाले Taper हे इम्पीडन्स मॅचिंग नेटवर्क आहे ज्यात अमर्याद सेक्शन्स आहेत पण प्रश्न असा आहे कि हे कसे साध्य करतात किंवा प्रत्यक्षात ते कसे असते आता समजा एक मायक्रो स्ट्रीप लाईन आहे जी आधीच्या क्लास मध्ये सांगितल्याप्रमाणे PVC board असते तर हा टॉप मेटल लाईन नसलेला PVC boards आहे जर याची रुंदी हळूहळू बदलली तर या लाईन चा कॅरॅक्टरिस्टिक इम्पीडन्सदेखील बदलत जाईल आणि त्यामुळे इम्पीडन्स प्रोफाईल Z of z असेल ज्यात z हि दिशा आहे कोआक्शिअल केबलच्या बाबतीत हळूहळू बदलणाऱ्या व्यासामुळे हे शक्य होत असेल कमी जाडीमुळे ह्या भागाचा इम्पीडन्स कमी असेल ह्या भागापेक्षा याबाबतीतसुद्धा कॅरॅक्टरिस्टिक इम्पीडन्स अंतरानुसार बदलेल आणि म्हणून taper साध्य करू शकतो किंवा मागील मोड्यूलमध्ये सांगितल्याप्रमाणे समांतर प्लेट वेव्ह गाईड म्हणजे दोन अमर्याद लांबीच्या प्लेट्स ज्या एकमेकींपासून एकाच ठराविक अंतरावर असतात जर आपल्याला taper प्रत्यक्षात अमलात आणायचे असेल तर प्लेट्स अमर्याद लांबीच्या असू शकत आणि त्यामधील अंतर हे सतत बदलत राहील तर आपल्याकडे विविध प्रकारचे taper आहेत ज्यातील mathematical गणितीय दृष्ट्या अतिशय सामान्य सर्वसाधारण असा प्रकार म्हणजे एक्स्पोनेन्शिअल taper तर ही आहे एक्स्पोनेन्शिअल taper ची इम्पीडन्स प्रोफाईल ज्यात a हा constant आहे Z 0 हा देखील constant आहे Z capital कॅरॅक्टरिस्टिक इम्पीडन्स तर small Z हे taper बरोबरच अंतर आहे समीकरणानुसार z0 साठी ZZ0 आणि म्हणून a चे असे समीकरण देता येईल ज्यात capital L म्हणजे अंतर आणि जेव्हा zL तेव्हा ZRL तर ह्या पॉइंटवर taper वर ह्या अंतरावर आपण load रेसिस्टन्स कनेक्ट करतो आता हा फॉर्म्युला वापरून आपण Gamma in चे समीकरण शोधूया तर Gamma in ची व्हॅल्यू थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे इंटिग्रल समीकरणावरून काढता येते तर हे एक्सपोनेन्शिअल taper चा इनपुट रिफ्लेक्शन कोएफिशिएंट च समीकरण आहे Theta च्या विविध व्हॅल्यू किंवा इनपुट पासूनच हे अंतर जस बदलेल ह्या समीकरणावरून एक्सपोनेन्शिअल taper च्या Gamma in ची व्हॅल्यू मिळेल Gamma in ची व्हॅल्यू अशी लिहिता येईल आणि सिम्प्लिफाय मिळेल तर आपल्या असे लक्षात येईल की एक्सपोनेन्शिअल taper च्या Gamma in ची व्हॅल्यू sync function ला प्रपोर्शनल असते साधारणतः वापरात असणाऱ्या इतर tapers monitor slides मध्ये पाहिल्याप्रमाणे triangular taper function असतात triangular taper function मिळवणे इतके सोपे नाही कारण ते दोन Gaussian functions मिळून बनले आहे त्यामुळे Gamma in value अशी असेल जी sync function च्या वर्गाशी प्रमाणबद्ध आहे तर triangular taper function किंवा ह्या triangular taper वरून असा निष्कर्ष काढता की frequency slide वर दाखवल्या प्रमाणे हिरवी रेषा triangular taper चा input reflection coefficient दर्शविते आणि लाल रेषा exponential taper चा input reflection coefficient दर्शविते आणि आपण पाहू शकतो की triangular taper च्या ripples ची frequency ही exponential taper च्या अर्धी आहे ज्याचे कारण triangular taper च्या Gamma in च्या समीकरणातील sync square term आहे त्या उलट exponential taper च्या Gamma in च्या समीकरणात फक्त sync function आहे कोणत्याही घातांकाशिवाय अजून एक साधारणपणे वापरला जाणारा taper म्हणजे Klopfenstein taper Slides वर दाखविल्याप्रमाणे यात एक complicated impedance profile आहे जे खरतर modified Bessel function च integral आहे आणि त्यामुळे Gamma in चे असे समीकरण आपल्याला मिळेल आणि ही जांभळी रेषा Klopfenstein taper चे characteristics दर्शविते Klopfenstein taper मध्ये सर्व ripples समान उंचीचे आहेत exponential taper मध्ये DC च्या जवळच्या ripples ची उंची DC पासून लांबच्या ripples पेक्षा जास्त आहे पण Klopfenstein taper मध्ये सर्व ripples समान उंचीचे आहेत triangular taper च्या ripples ची उंची सगळ्यात कमी आहे पण Klopfenstein तसेच exponential taper पेक्षा त्याची bandwidth खूपच कमी आहे म्हणून Klopfenstein taper हे bandwidth आणि ripple heights यामधील सर्वात चांगली तडजोड आहे कारण exponential taper मध्ये सर्वात जास्त bandwidth मिळणे शक्य आहे पण त्यात ripples पण सर्वात जास्त मिळतात triangular taper मध्ये ripples छोटे असले तरी bandwidth कमीत कमी असते आणि Klopfenstein taper हा या दोघांच्या मध्ये आहे तात्पर्य tapers साधारणपणे microwave engineering मध्ये वापरले जातात खरतर जेव्हा कधी कुठल्याही surface किंवा device वर कमी reflection असेल तेव्हा tapers वापरतात Tapers बनावट reflection होऊ देत नाहीत तसेच evanescent modes सुद्धा होऊ देत नाहीत कारण कुठलाही तीक्ष्ण कोपरा किंवा तीक्ष्ण संक्रमण हे कायम undesirable modes मध्ये असतात Tapers हा यावरच उपाय आहे ते हळूहळू एका impedance वरून दुसऱ्या impedance वर जातात आणि हे संक्रमण अतिशय smooth असते तसेच tapers बरेचदा antenna structure मध्ये सुद्धा वापरतात खरतर साधारणतः वापरले जाणारे antenna हे tapers च असतात उदाहरणार्थ horn antenna TEM horn antenna pyramidal horn antenna किंवा the corner antenna हे प्रचलित tapers आहेत आणि ते microwave engineering तसेच antenna engineering मध्ये खूप महत्वाची उद्दिष्ट पार पडतात